या कोर्सच्या अंतिम टप्प्यात येताच या पाठ्यक्रमात आपण आतापर्यंत काय चर्चा केली याबद्दल थोडक्यात काही सांगू या या विषयाच्या बाबतीत आपण शिकाऊ केंद्रीत दृष्टिकोन म्हणजे काय आणि त्याची आवश्यकता काय आहे याविषयी चर्चा करून विशेषत ई शिक्षणच्या संदर्भात आणि तसेच शिकाऊ केंद्रीत दृष्टिकोना मागील तत्त्वे ई शिक्षण संदर्भात कशा प्रकट होऊ शकतात यावर चर्चा केली त्यानंतर आपण उर्वरित कोर्सचा बहुतांश भाग अभ्यास केला विशेषत 2 आणि 3 आठवड्यामध्ये शिक्षकाच्या संज्ञानात्मक प्रतिबद्धता आणि शिक्षणाकडे लक्ष देण्यासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक डिझाइनच्या तत्त्वांवर चर्चा केली आणि या आठवड्यात आपण ई शिक्षण सामग्रीची रचना करतो तेव्हा आपल्याला आवश्यक असलेल्या इतर काही डिझाइन निर्णयांकडे पाहीले जेणेकरुन वापरकर्त्यांना प्रभावी शिकाऊ अनुभव मिळेल आपण या कोर्समध्ये पाहीलेल्या विविध स्वरूप आणि रणनीतींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी काही मिनिटे देखील घेतली पाहिजेत आणि इथे सुरू करण्यापूर्वी फॉर्म आणि फंक्शन बद्दल एक मिनिट बोलूया आणि या आठवड्याच्या सुरुवातीला डॉ समीर सहस्रबुद्धे यांनी शिकलेल्या संवादामध्ये फॉर्म आणि फंक्शन बद्दल थोडी चर्चा केली येथे मुद्दा असा आहे की आपण डिझाइन करतो त्या गोष्टीचे स्वरूप आपण डिझाइन केलेली सामग्री आपण डिझाइन केलेले क्रियाकलाप त्याच्या कामात संरेखित केले जावे उदाहरणार्थ जेव्हा आपण व्हिडिओमधील विद्यार्थ्यांच्या प्रतिबद्धतेवर चर्चा करीत होतो तर आम्हाला पाहिजे असलेले कार्य म्हणजे व्हिडिओंमधील विद्यार्थ्यांची प्रतिबद्धता आणि आपण त्यास सक्रिय व्हिडीओ पाहण्याद्वारे कार्यान्वित करण्याबद्दल बोललो उदाहरणार्थ प्रतिबिंब स्थळांच्या माध्यमातून आता आपण प्रतिबिंब स्थळे आणि सक्रिय व्हिडिओ पाहणे शिकत असताना आपण स्वत या संपूर्ण कोर्समध्ये प्रत्येक शिक्षण संवादामध्ये प्रतिबिंबित करण्याच्या अनेक स्थळांना अनुभवले त्याचप्रमाणे आपण सराव आणि अभिप्राय यावर चर्चा केली आणि जेव्हा आपण करून शिकणे ही अॅक्टिव्हिटी करत असतांना पाहिले की तेथे सानुकूलित अभिप्राय आहे त्यातील काही रचनात्मक होते तेव्हा त्याने आपल्याला विविध स्त्रोतांकडे लक्ष वेधले जर तुमचा करून शिकणे ह्या अॅक्टिव्हिटीचा प्रतिसाद चूक असेल तर तुम्ही मागे जाऊन तो बघू शकता जेव्हा आपण कोणतीही शिक्षण सामग्री आणि विशेषत ई शिक्षणात डिझाइन करताना नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की फॉर्म आणि फंक्शन दरम्यानचे हे मॅपिंग असे काहीतरी आहे आपण पाहिलेले इतर दोन महत्त्वाचे घटक लर्निंग एक्सटेन्शन ट्रजेक्टरीज होते आणि आपण सुरुवातीलाच पाहीले की आपण शिकणार्याची विविधता महत्त्वाची का आहे आणि त्यास कसे संबोधित करावे तर आपण पाहीले असेल की प्रत्येक आठवड्यात अनेक संसाधने एक पेक्षा जास्त लर्निंग एक्सटेन्शन ट्रजेक्टरीज होते काही वाचनाच्या रूपाने होते काही अधिक व्हिडिओ होते तर काही अधिक मूलभूत सैद्धांतिक पैलूंशी संबंधित होते तर याने विविध प्रकारच्या विद्यार्थ्यांना संबोधित केले आणि आपल्याकडे प्रत्येक आठवड्यात शिकण्याचा परस्पर संवाद अनुभव देखील होता आणि हे शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी होते आता मी येथे सर्व सहभागींना प्रोत्साहित करू इच्छितो की सर्व विद्यार्थ्यांनी एलएक्सआयला गंभीरपणे घेण्याचे आवाहन केले पाहिजे आपल्याला काय आढळले आहे की बर्याचदा लोक असे समजतात की एलएक्सआय ही बाजूने घडणारी एक गोष्ट आहे परंतु एलएक्सआय ही शिक्षण केंद्रीत दृष्टिकोनासाठी अगदीच मध्यवर्ती असते आणि कृपया त्यांचा गांभीर्याने विचार करा कारण तुमच्या पीअर सोबत पीअर मध्ये आणि तुमच्या पीअरकडून बरेच काही शिक्षण घडते विशेषतः ज्या विषयांमध्ये आपल्याकडे डिझाइन शिकण्याचे साहित्य आहे आणि इतर लोकांनी देखील त्यांच्या स्वतच्या संदर्भात डिझाइन केलेले आहेत तेथे बरेच काही देणे घेणे शक्य आहे या आठवड्यात आमचे एक अतिथी व्याख्यान देखील होते जे डॉ अनुरा केनकरे यांच्या क्षेत्रावरील आवाजांचा एक भाग होता आणि त्या प्रत्यक्षात ई शिक्षणमध्ये कार्यरत व्यावसायिक असून त्या ई शिक्षण विभागात काम करतात म्हणूनच यापैकी काही तत्त्वे प्रत्यक्षात कशी अंमलात आणली जातात याची आपल्याला कल्पना दिली या कोर्सच्या बाबतीतच जर तुम्हाला आठवत असेल तर तेथे बरीच स्त्रोत होते उदाहरणार्थ प्रत्येक एलईडी मध्ये बरीच उदाहरणे किंवा साधनांचे दुवे होते प्रत्येक आठवड्यात एलएक्सट्स मध्ये कमीत कमी 3 संसाधने होती आणि आपण फक्त एक करणे आवश्यक आहे आणि मला खात्री आहे की आपण सर्वांनी संसाधनां पैकी एक नीट बघितले आहे आणि सिम्युलेशन प्रश्न पूर्ण केले आहे परंतु इतर एलएक्सट्सचा वापर का केला नाही आपण आपल्या स्वत च्या ई शिक्षण सामग्रीची रचना करताना कदाचित आपल्याला काहीतरी उपयुक्त वाटेल निर्देशात्मक डिझाइन प्रक्रियेबद्दल अजून थोडेसे शोधणे हे आणखी एक महत्वाचे पाऊल आहे जेणेकरून आपण प्रत्यक्षात आपले स्वतचे ई शिक्षण मॉड्यूल तयार करू शकता हे अगदी लहान असू शकते परंतु जा आणि स्वतचे ई शिक्षण मॉड्यूल तयार करण्याचा प्रयत्न करा ज्यात शिक्षण संवाद असतील क्रिया करून पीअर सोबत शिकणे सराव आणि अभिप्रायासह शिकणे प्रतिबिंब स्थळांचा समावेश एच ५ पी चा वापर तर या आठवड्यात आपण पाहीलेली सर्व डिझाइन तत्त्वे आणि धोरणे वरील गोष्टींचा वापर करतात ही एक दिशा धरून तिच्या आधारे आपण पुढे जाऊ शकता आपण आधीपासूनच ई शिक्षण सामग्री तयार केली असल्यास आपण येथे तयार केलेल्या डिझाइन धोरणांवर आधारित आपण कदाचित आधीपासून तयार केलेली एखादी वस्तू निवडून त्यास सुधारित किंवा परिष्कृत करू शकता आणि शेवटी या कोर्सचे शिक्षक म्हणून आमचे हे ध्येय आहे की प्रत्येक जण आपण ज्याचा भाग आहोत अश्या कोणत्याही शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या संदर्भात या कल्पनेचा अंतर्भाव कराल